हे व्याख्यान स्ट्रट कोनांच्या कॉम्प्रेसिव स्ट्रेंथ च्या गणनेवर केंद्रित असेल आपल्या ला माहित आहे की जेव्हा एखादा मेंबर कॉम्प्रेसिव स्ट्रेंथ च्या अधीन असतो आणि ब्रेसिंग प्रणालीमध्ये किंवा छतावरील ट्रसमध्ये वापरला जातो तेव्हा स्ट्रट् म्हणतात मग अशा प्रकारच्या कॉम्प्रेसिव मेंबर ला स्ट्रट म्हणतात आणि हा स्ट्रट मुळात हलका भार घेतो म्हणजे भार परिमाण जड नाही आणि म्हणून हलका भार आणि लांबीसाठी प्रभावी लांबी तुलनेने कमी असेल तर अशा प्रकरणांमध्ये आपण सामान्यतः कॉम्प्रेसिव्ह लोडची काळजी घेण्यासाठी कोन विभाग वापरतो आता हा कॉम्प्रेसिव्ह भार कोन विभागावर केंद्रितपणे कार्य करू शकतो किंवा त्याच्या एका पायाद्वारे कार्य करू शकतो जो विलक्षण असेल आणि या कोन विभाग गणनेचा अर्थ असा आहे की अशा प्रकारच्या कोन विभागाची शक्ती गणना कलम आय 800 2007 7 5 मध्ये कोडमध्ये दिली आहे आता कलम 7 1 मध्ये IS 2007 च्या 1 मध्ये असे म्हटले गेले आहे की एका कोनमधील कॉम्प्रेशन नंतर एंड गसेटद्वारे केंद्रबिंदूकडे कॉनसनट्रीकली किंवा त्याच्या एका पायाद्वारे इसेंट्रीकली गसेट किंवा लगतच्या मेंबर कडे हस्तांतरित केले जाऊ शकते याचा अर्थ जेव्हा कोन विभाग अक्षीय कॉम्प्रेशन मेंबर ने भारित केला जातो तेव्हा एकतर समतुल्य भार या कोन विभागाच्या cg द्वारे कॉम्प्रेशन भार गुसेटद्वारे गुसेट प्लेटच्या वापराद्वारे हस्तांतरित केला जाईल भार हस्तांतरित केला जाईल किंवा तो त्याच्या एका पायाद्वारे हस्तांतरित केला जाऊ शकतो कदाचित या पायाद्वारे किंवा या पायाद्वारे गोष्टी हस्तांतरित करू शकतो तर जेव्हा कोन विभाग त्याच्या एका पायाद्वारे भार हस्तांतरित करत असेल तेव्हा इसेंट्रीसिटी चित्रात येईल आणि या इसेंट्रीसिटीमुळे तीन प्रकारच्या गोष्टी घडतील एक म्हणजे टॉर्सनल बकलिंग चित्रात येईल टॉर्सनल बकलिंग म्हणजे मुळात फ्लेक्सुरल टॉर्सनल बकलिंग हे चित्रात येईल दुसरे म्हणजे फ्लेक्सुरल बकलिंग जे सर्व मेंबर साठी येते जे सामान्य आहे आणि दुसरे म्हणजे टॉर्सनल बकलिंग तर तीन प्रकारचे बकलिंग चित्रात येईल एक म्हणजे फ्लेक्सुरल बकलिंग दुसरे म्हणजे टॉर्सनल बकलिंग दुसरे म्हणजे फ्लेक्सुरल टॉर्सनल बकलिंग तर कलम 7 मध्ये दिलेल्या काही सूत्रावरून फ्लेक्सुरल टॉर्सनल बकलिंगच्या संयोजनाची गणना क्लॉज 7 5 मध्ये केली जाऊ शकते आता कॉन्सन्ट्रिक लोडिंगसाठी जेव्हा कोन कॉन्सन्ट्रिक लोड केला जातो तेव्हा याची गणना कलम 7 2 द्वारे केली जाऊ शकते कॉम्प्रेशन कॉन्संट्रिकली भरलेले असल्यास डिझाइन स्ट्रेंथ चे मूल्यांकन कलम 7 2 नुसार केले जाऊ शकते IS 800 2007 हा कलम 7 1 2 आपण आधीच चर्चा केली आहे याचा अर्थ असा आहे की कॉम्प्रेशन घटकाच्या बाबतीत आपण आधी जे डिझाइन केले आहे ते एक संकेंद्रित लोडिंग आहे जे मेंबर चॅनेल I विभाग असू शकतो इतर प्रकारचा विभाग असू शकतो जेव्हा तो कॉन्संट्रिकली लोड केला जातो तेव्हा डिझाइन सूत्र ज्याने आधीच चर्चा केली आहे ते सूत्र वापरले जाईल जे कलम 7 2 मध्ये दिले आहे तथापि जर हे एकवटलेले नसेल तर आपल्याला दुसऱ्या कलमाकडे जावे लागेल जे कलम 7 2 म्हणून दिले आहे जर कोन विभाग त्याच्या एका पायाद्वारे अक्षीय संकुचित भाराने भारित केला असेल तर एका पायाद्वारे भारित केला जातो तर कलम 7 1 2 असे सांगितले जाते की जेव्हा एक कोन त्याच्या एका पायाद्वारे एकाग्रपणे भारित केला जातो तेव्हा लवचिक टोर्सनल बकलिंग शक्तीचे मूल्यांकन समतुल्य स्लेंडरनेस गुणोत्तर लॅम्बडा ई वापरून केले जाऊ शकते जेथे लॅम्बडा ई या अभिव्यक्तीद्वारे व्यक्त केले जाते जे लॅम्बडा e आहे जे K 1 अधिक K 2 लॅम्बडा Vb वर्ग अधिक K3 लॅम्बडा फाय वर्गाच्या बरोबरीचे आहे तर हे समीकरण तुम्ही IS 800 2007 कलम 7 2 मध्ये शोधू शकता आता येथे स्थिरांक K1 K2 K3 हे तक्ता 12 मध्ये दिले आहेत हे स्थिरांक परिभाषित केलेल्या n स्थितीवर अवलंबून असतात n अटींवर अवलंबून म्हणजे ते स्थिर आहे की नाही किंवा ते 1 व्होल्ट 2 व्होल्ट वेल्डेड आहे की नाही हे n कन्डीशन n फिक्सीटी स्थितीवर अवलंबून K 1 K 2 K 3 चे मूल्य टेबल 12 मध्ये परिभाषित केले आहे जे मी पुढच्या स्लाइडमध्ये दाखवीन आणि लॅम्बडा Vb आणि लॅम्बडा फाय देखील कोडमध्ये दिले आहेत जे याद्वारे व्यक्त केले जातात जेथे लॅम्बडा व्ही बी हे एल बाय RVb बाय एप्सिलॉन गुणिले स्क्वेअर रूट ऑफ फाय स्क्वेअर e बाय 250 आहे तर लॅम्बडा Vb हे नॉन डायमेन्शनल स्लेंडरनेस रेशो लॅम्बडा Vb यावरून मोजले जाऊ शकते आणखी एक लॅम्बडा फाय ही दुसरी संज्ञा b 1 अधिक b 2बाय 2 टी बाय एप्सिलॉन गुणिले स्क्वेअर रूट ऑफ फाय स्क्वेअर e बाय 250 म्हणून मोजली जाऊ शकते आता स्टीलच्या एका विशिष्ट श्रेणीसाठी हा फाय वर्ग e भागिले 250 स्थिर आहे तर त्याची गणना केली जाऊ शकते कारण स्टीलच्या विशिष्ट श्रेणीसाठी eस्थिर आहे तर आपण शोधू शकतो की फाय स्क्वेअर ई बाय 250 एप्सिलॉन देखील स्थिर आहे मी येईन आता L ही सहाय्यक सदस्याची मध्य ते मध्य लांबी आहे L ही सहाय्यक सदस्याची मध्य ते मध्य लांबी आहे तर जर आपण लॅम्बडा व्ही बी आणि लॅम्बडा फायची गणना करू शकलो आणि जर आपल्याला टेबल 12 मधून के 1 के 2 के 3 चे मूल्य सापडले तर मी समतुल्य स्लेंडरनेस रेशो लॅम्बडा ई शोधू शकतो आणि जे लॅम्बडा म्हणून दिले जाते ते के 1 अधिक के 2 गुणिले लॅम्बडा व्ही बी वर्ग अधिक के 3 गुणिले लॅम्बडा फाय वर्ग आता येथे मागील अभिव्यक्तीमध्ये आपण वापरलेल्या एका संज्ञेमध्ये आर म्हणजे आर ही किरकोळ अक्षावरील जिरेशनची त्रिज्या आहे म्हणजे आपल्याकडे एक कोन विभाग आहे तर जेव्हा आपण R x x R y y R u u R V b शोधणार आहोत तर ही गायरेशनची किमान त्रिज्या किरकोळ अक्षाबद्दल असेल जी आर व्ही बी ही व्ही बी अक्ष आहे आणि व्ही 1 व्ही 2 ही कोनाच्या दोन पायांची रुंदी आहे म्हणजे व्ही 1 जर हा व्ही 1 असेल तर व्ही 2 हा असेल तर जर एका पायाची लांबी व्ही 1 असेल तर दुसऱ्या पायाची लांबी व्ही 2 असेल आणि टी म्हणजे कोनाच्या पायाच्या जाडीची जाडी आणि एप्सिलॉन हे उत्पन्नाच्या तणावाचे गुणोत्तर आहे जे एफ वाय द्वारे 250 चे वर्गमूळ आहे तर एका विशिष्ट कोन विभागासाठी आपण एस 6 मधील भूमितीवरून या माध्यमाचे गुणधर्म शोधू शकतो आपण एका विशिष्ट कोन विभागासाठी आर चे मूल्य शोधू शकतो नंतर आपल्याला कोन व्ही 1 व्ही 2 आणि पायाची जाडी यांच्या पायांची रुंदी किती आहे हे माहित आहे आणि जर आपल्याला स्टीलचा दर्जा माहित असेल तर आपण उपज ताण गुणोत्तर एप्सिलॉन देखील शोधू शकतो आणि हा स्थिरांक के 1 के 2 के 3 जो आय 800 2007 च्या तक्ता 12 मध्ये आढळू शकतो 800 2007 च्या तक्ता 12 मध्ये K 1 K 2 K 3 चे मूल्य K 1 K 2 आणि K 3 असे परिभाषित केले आहे आता K1 K2 K3 चे हे मूल्य सदस्याच्या शेवटी असलेल्या बोल्टच्या संख्येवर तसेच जोडणाऱ्या सदस्याच्या स्थिरतेवर अवलंबून असते म्हणजे गसेट किंवा जोडणाऱ्या सदस्याच्या स्थिरतेचा अर्थ असा आहे की ती स्थिर आहे किंवा त्यावर अवलंबून आहे आणि बोल्टची संख्या 2 पेक्षा जास्त आहे की 2 किंवा 1 च्या बरोबरीची आहे तर त्यावर अवलंबून मी K1 K2 K3 शोधू शकतो उदाहरणार्थ जर माझ्याकडे निश्चित जोडणी असेल आणि जर बोल्टची संख्या 2 किंवा 2 पेक्षाजास्त असेल तर मी K1 चे मूल्य 0 म्हणून घेऊ शकतो के 2 चे 0 असे 2 मूल्य 35 आणि के 3 चे मूल्य 20 तर त्याचप्रमाणे मी वेगवेगळ्या प्रकारच्या सदस्य स्थिरतेचा विचार करू शकतो जर ते चिकटलेले असेल तर K1 K2 K3 मूल्य शोधले जाऊ शकते त्याचप्रमाणे जर शेवटी बोल्टची संख्या 1 असेल तर स्थिरतेवर अवलंबून मी के 1 के 2 के 3 चे मूल्य शोधू शकतो आता आपण ज्या सिद्धांतावर चर्चा केली आहे त्याचा अर्थ लॅम्बडा ई मूल्य शोधण्यासाठी अभिव्यक्तीवर चर्चा केली गेली आहे तर अशा प्रकारच्या सदस्यासाठी रचनेची ताकद कशी शोधायची जे मी हे उदाहरण पाहिल्यास समजू शकते तर आपण एक उदाहरण घेऊया जिथे आय 150 बाय 150 बाय 12 कोन स्ट्रट म्हणून वापरला जातो आणि त्याची प्रभावी लांबी 3 मीटर इतकी असते जेव्हा ते प्रत्येक टोकाला 1 बोल्टने प्रत्येक टोकाला 2 बोल्टने आणि प्रत्येक टोकाला वेल्डिंगने जोडलेले असेल तेव्हा ताकदीची गणना करा तर या 3 प्रकरणांसाठी आपल्याला सदस्याच्या अधिकाराची ताकद शोधायची आहे तर 3 प्रकरणांसाठी 3 प्रकारची स्थिरता येईल आणि बोल्टची संख्या जर 1 बोल्ट असेल तर त्याची स्थिती वेगळी असेल जर ती 2 बोल्ट असेल तर त्याची स्थिती वेगळी असेल तर या उदाहरणाद्वारे आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करू की कोन विभागाच्या संकुचित सदस्याची रचना शक्ती कशी मोजायची जेव्हा ती त्याच्या 1 पायाद्वारे इसेन्ट्रीकली भारित केली जाते मुळात वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये आपल्याला काय बदल आढळतील ते म्हणजे लॅम्बडा जे लॅम्बडा ई आहे तर लॅम्बडा ई हे k1 k2 k3 वर अवलंबून आहे जेणेकरून k1 k2 k3 हे टेबल 12 वरून आढळू शकतील आणि स्थिरतेच्या प्रकारावर आणि बोल्टच्या संख्येवर अवलंबून k1 k2 k3 चे मूल्य बदलेल आणि त्यानुसार सामर्थ्य बदलणार आहे तर या उदाहरणाद्वारे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू आता उदाहरणार्थ समजा एस 6 पासून आय 150 बाय 150 बाय 12 साठी मी सदस्याचे क्रॉस सेक्शनल क्षेत्र शोधू शकतो जे मला 3459 मिलिमीटर चौरस म्हणून सापडेल त्याचप्रमाणे मला किरकोळ अक्षांविषयीच्या जिरेशनची त्रिज्या हवी आहे जी 29 म्हणून दिली आहे 3 मिलिमीटर हे 1964 मध्ये एस 6 बाय 1 च्या तक्ता 3 मध्ये उपलब्ध आहे आणि कोन विभागांसाठी आपल्याला माहित आहे की कोण विभाग बक्लिंग वक्रासाठी बक्लिंग वक्र सी असेल जो सी म्हणून मानला जाईल जो तक्ता 10 मध्ये दिला आहे तक्ता 10 मध्ये दिला आहे आणि बक्लिंग वर्ग सी साठी अल्फा मूल्य 0 549 असेल जे आय 8002007 च्या तक्ता IS 800 2007 वरून आढळू शकते तर या काही गोष्टी आहेत ज्या आपण टेबल 10 आणि टेबल 7 वरून शोधू शकतो म्हणजे बकलिंग कर्व सी आहे आणि बकलिंग कर्वच्या संदर्भात अपूर्णता घटक अल्फा 0 आहे आणि क्रॉस सेक्शनल क्षेत्र आणि किरकोळ अक्षांविषयीच्या जिरेशनची त्रिज्या देखील Sp 611964 च्या तक्ता 3 वरून आढळू शकते तर या डेटावरून मी आता येथे परिभाषित केल्याप्रमाणे कॉम्प्रेसिव्ह मेंबर ची रचना स्ट्रेंथ शोधू शकतो आता पहिल्या केस साठी जर मी प्रत्येक टोकाला 1 व्होल्टने जोडलेले पहिले केस विचारात घेतले तर तर जर मी पहिली केस पाहिली तर मी पाहू शकतो की टेबल 12 वरून मी 0 वर K1 चे मूल्य शोधू शकतो 75 K 2 0 35 आणि K 3 20 घेतले तर हे मला तक्ता 12 वरून सापडेल आता येथे लांबी L ही मध्य ते मध्य अंतराची लांबी आहे जी 3 मीटर म्हणजे 3000 मिलीमीटर आहे आता या केसमध्ये इल्ड स्ट्रेस रेशो आपल्याला 250 बाय F y वर्गमूळ माहित असेल आता या ठिकाणी आपण स्टील ग्रेड वापरत आहोत जिथे इल्ड स्ट्रेस 250 असेल तर 250 भागिले 250 हे 1 बरोबर आहे आता मी लॅम्बडाVV चे मूल्य शोधू शकतो जे L बाय RVV व्ही बाय एप्सिलॉन गुणिले स्क्वेअर रूट ऑफ pi स्क्वेअर e बाय 250 म्हणून व्यक्त केले जाते हे मी कलम 7 2 वरून शोधू शकतो 800 2007 मधील 2 आय 800 2007 बरोबर तर आय 800 2007 पासून कलम 7 2 मध्ये दिलेले समीकरण 5 1 2 मी लॅम्बडा VV चे मूल्य शोधू शकतो तर जर मी मूल्य ठेवले तर मला लॅम्बडाVV 3000 म्हणून सापडेल कारण L 3000 RVVआहे 3 एप्सिलॉन हे 1 आहे आणि पाय वर्ग गुणिले e हे 2 गुणिले 10 गुणिले 5 गुणिले 250 आहे तर गणना केल्यानंतर आपण लॅम्बडा व्ही चे मूल्य 1 म्हणून शोधू शकतो 1523 बरोबर तर आपण मूल्य 1 म्हणून शोधू शकतो 1523 पुढे मला लॅम्बडा पाईचे मूल्य कळेल तर लॅम्बडा पाई आपल्याला माहित आहे की हे B1 अधिक B 2 बाय 2 टी बाय एप्सिलॉन गुणीले Pi स्क्वेअरe बाय 250 म्हणून दिले जाते तर येथे b1 बरोबर b2 बरोबर 150 आहे कारण ISA मध्ये आपण ISA 150 भागिले 150 भागिले 12 वापरले आहे बरोबर तर मी हे मूल्य b1 अधिक b2 ठेवू शकतो म्हणजे 150 अधिक 150 भागिले 2t भागिले 2t म्हणजे 2 गुणिले t हे 12 बरोबर आहे मग एप्सिलॉन 1 आहे आणि π चा वर्ग e बाय 250 समान आहे जो π चा वर्ग e असेल 2 गुणिले 10 गुणिले 5 आणि गुणिले 250 तर he समीकरन सो डवल्या नंतर मी लॅम्बडा पाई 0 1407 म्हणून शोधू शकतो आता समतुल्य लॅम्बडा आढळू शकतो जो या समीकरणावरून मोजला जाईल जो K 1अधिक K2 गुणिले लॅम्बडा VV वर्ग अधिक K 3 गुणिले लॅम्बडा पीई वर्ग आहे तर जर आपण K1 K2 K3 म्हणजे K1 चे मूल्य ठेवले तर ते 0 होते 75 K 2 0 होता 35 आणि लॅम्बडा Vची गणना आपण 1 अशी केली आहे 1 523 वर्ग अधिक लॅम्बडा 3 20 गुणिले लॅम्बडा Pi 0 आहे 0 1407 वर्ग तर शेवटी मी शोधू शकतो की मी लॅम्बडा e 1 म्हणून शोधू शकतो 5674 बरोबर तर लॅम्बडा e समतुल्य स्लेंडरनेस रेशो लॅम्बडा ई 1 म्हणून आढळू शकतो 1 5674 आता यावरून मी FCD रचना कॉम्प्रेसिव स्ट्रेस चे मूल्य शोधू शकतो डिझाइन कॉम्प्रेसिव स्ट्रेस आपल्याला माहित आहे की सूत्र Fy बाय गॅमा m 0 बाय Pi अधिक पाई स्क्वेअर वजा लॅम्बडा स्क्वेअर सी घातांक पॉवर 0 तर जर मी ते मूल्य ठेवले तर मला 250 भागिले 1 मिळेल 1 बाय पाई मूल्य आपल्याला 1 पॉईंट म्हणून मिळाले नाही पाई मूल्य आपण मोजले नाही आपण हे लॅम्बडा eमूल्य मोजले आहे हे लॅम्बडा ई मूल्य मुळात मी चूक केली आहे 1 2692 बरोबर लॅम्बडा e मूल्य 1 आहे 1 2692 आता मला piचे मूल्य शोधायचे आहे तर त्यापूर्वी मला pi मूल्य मोजावे लागेल तर piचे मूल्य तुम्हाला 0 माहित असेल 5 गुणिले 1 अधिक अल्फा लॅम्बडा वजा 0 2 अधिक लॅम्बडा वर्ग तर जर मी हे मूल्य ठेवले तर मी पाईचे मूल्य शोधू शकतो जसे की हा 0 बिंदू हा अल्फा मूल्य अपूर्णता घटक आहे जो 0 आहे 49 आणि लॅम्बडा आपल्याला 1 मिळाला 1 2692 वजा 0 2 अधिक 1 2692 वर्ग तर हे 1 5674असेल आता हे मूल्य वापरले जाईल हे pi चे मूल्य येथे वापरले जाईल तर pi असे लिहिले जाऊ शकते तर 1 57 1 5674 अधिक pi वर्ग म्हणजे 1 5674 वर्ग वजा लॅम्बडा वर्ग लॅम्बडा मूल्य आपल्याला 1 2692 वर्ग मिळाले ते 0 5 तर गणना केल्यानंतर आपण FCD चे मूल्य 91 38 न्यूटन प्रति मिलिमीटर चौरस म्हणून शोधू शकतो बरोबर तर आपण दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारच्या कोनाची रचना कॉम्प्रेसिव स्ट्रेंथ ची गणना केली जाऊ शकते आणि या विशिष्ट ठिकाणी आपल्याला 91 38 न्यूटन प्रति मिलिमीटर चौरस मिळत आहेत आता यावरून मी डिझाइन कॉम्प्रेसिव स्ट्रेंथ शोधू शकतो Pd Ae गुणिले fcd तर प्रभावी क्षेत्र हे या प्रकरणासाठी एकूण क्षेत्र आहे तर हे 3459 असेल जे आपल्याला आधी सापडले आहे आणि FCDची गणना 91 38 न्यूटन प्रति मिलिमीटर चौरस म्हणून केली गेली आहे तर हे न्यूटनमध्ये असेल तर हे 316 1 असेल गुणिले 10 क्यूब न्यूटन किंवा मी 316 1 किलो न्यूटन म्हणू शकतो तर Pd जेव्हा डिझाइन कॉम्प्रेसिव स्ट्रेंथ इसेंट्रिकली लोड केले जाते तेव्हा त्याची डिझाइन कॉम्प्रेसिव स्ट्रेंथ 316 1किलो न्यूटन म्हणून आढळू शकते दोन बाजू 1 व्होल्टने जोडल्या गेल्याची ही पहिलीच घटना आहे आता जेव्हा एकाच केस साठी दोन्ही बाजूंची गणना 2 व्होल्टने केली जाईल तेव्हा समान गणना केली जाईल आणि पूर्वीच्या पेक्षा स्ट्रेंथ कशी बदलणार आहे ते पाहूया तर 2 व्होल्ट म्हणजे जर दोन मेंबर जोडलेले असतील तर मला हा मेंबर दिसला जर हे मेंबर गुसेट प्लेटशी जोडलेले असतील तर उदाहरणार्थ असे म्हणा तर 2 व्होल्ट जोडलेले आहेत तर त्याचप्रमाणे या शेवटी देखील आपण शोधू शकतो की मेंबर त्याच्या गुसेट प्लेटशी 2 व्होल्टने जोडलेला आहे तर या केस साठी आपण मेंबर ची डिझाइन स्ट्रेंथ कशी शोधू शकतो तर हे केस b आहे जे प्रत्येक टोकाला 2 व्होल्ट्सने जोडलेले आहे तर या केस साठी मी K 1 चे मूल्य शोधू शकतो कारण येथे K1 K 2K 3 भिन्न असतील 2 K2 हे 0 35 असेल आणि K 3 हे टेबल 12 मधील टेबल 12 मधील 20असतील मी K 1 K 2 K3 चे मूल्य शोधू शकतो बरोबर आता इतर गोष्टी सारख्याच असतील कारण L हे 3000 मिलिमीटर मानले जाते आणि आपण विचार करीत आहोत की दोन्ही टोक पूर्वीच्या प्रकरणाप्रमाणे निश्चित आहेत तर लॅम्बडा VV मागील केस प्रमाणेच असेल ज्याची आपण गणना केली आहे कारण येथे काहीही बदलणार नाही लॅम्बडा फाय देखील पूर्वीच्या गणनेप्रमाणेच असेल आता लॅम्बडा ई वेगळा असेल कारण तो K 1 K 2 K 3 च्या मूल्यावर अवलंबून असतो तर जर मी लॅम्बडा ई च्या समीकरणा मध्ये K 1 K 2 K 3 चे मूल्य ठेवले तर मला लॅम्बडा ई चे मूल्य यासारखे 0 2 अधिक 0 35 गुणिले लॅम्बडा व्ही व्ही वर्ग म्हणजे 1 1523 चा वर्ग अधिक K3 K3 20 गुणिले लॅम्बडा फाय वर्ग 0 1407 वर्ग तर गणनेनंतर आपण असे शोधू शकतो तर जर तुम्हाला आठवत असेल की सध्याच्या केस च्या तुलनेत आधीच्या केस साठी लॅम्बडा ई मूल्य वेगळे होते तर लॅम्बडा ई मूल्य बदलल्यामुळे फाय मूल्य बदलले जाईल हे फाय मूल्य लॅम्बडा ई वर अवलंबून असते तर फाय मूल्य मी शोधू शकतो की आपल्याला 0 5 माहित आहे 1 अधिक अल्फा गुणिले लॅम्बडा वजा 0 2 अधिक लॅम्बडा वर्ग तर या समीकरणात अल्फा आणि लॅम्बडाचे मूल्य अल्फा 0 49 आहे आणि लॅम्बडा 1 03 आहे जर मी हे मूल्य ठेवले तर मला आढळणारे फायचे मूल्य मला असे सापडेल 1 2338 तर FCD मूल्य या सूत्रावरून काढू शकतो F y भागिले गॅमा m 0 भागिले फाय अधिक फाय वर्ग वजा लॅम्बडा वर्ग गुणिले 0 5 तर जर मी वेगवेगळ्या पॅरामीटर्सचे मूल्य एफ वाय म्हणून 250 गॅमा एम 0 म्हणून 1 1 फाय ठेवले तर 1 2338 ज्याची गणना आधीच्या टप्प्यात केली गेली आहे आणि नंतर 1 2338 वर्ग वजा लॅम्बडा वर्गमुळात 1 03 0 5 म्हणून मोजला गेला आहे तर यावरून मला FCD चे मूल्य 118 8 न्यूटन प्रति मिलिमीटर चौरस असे सापडेल तर मला Pd मूल्य हे a e FCD च्या बरोबरीचे आहे जे ते किलो न्यूटन करण्यासाठी 3459 गुणिले 118 8गुणिले 10 वजा 3 असेल तर हे असे होईल की हे 410 9 किलो न्यूटन होईल तर दुसऱ्या केस साठी कॉम्प्रेसिव्ह मेंबर ची रचना स्ट्रेंथ 410 9 किलो न्यूटन होईल आता तिसऱ्या केस कडे येत असताना जेव्हा ते प्रत्येक टोकाला वेल्डने जोडले जाते तर या केस साठी आपण काय विचारात घेऊ शकतो की हे पूर्वीच्या केस सारखेच असेल याचा अर्थ जेव्हा कोन दोन्ही टोकांना दोन बोल्ट्सने जोडला जातो तर वेल्ड जोडणीच्या बाबतीत आपण असे गृहीत धरू शकतो की हे देखील समान असेल की ते दोन्ही टोकांवर निश्चित केले जाईल आणि जसे आपण गणना केली आहे की या केस साठी दोन बोल्ट विचारात घेतल्यास K 1 K 2 K 3 मूल्य देखील समान होईल तर Pd मूल्य आपण आधी विचार केल्याप्रमाणेच होईल याचा अर्थ वेल्ड जोडणी आणि दोन किंवा त्याहून अधिक बोल्टने केलेले जोडणी समान आहेत जेव्हा हे स्थिरतेच्या स्थितीत असेल तेव्हा आपल्याला समान वर्तन मिळेल तर आपण येथे जे पाहिले आहे ते म्हणजे पहिल्या केस साठी पहिल्या केस साठी आपल्याला 316 1 किलो न्यूटन मिळाले आणि दुसऱ्या केस साठी आपल्याला पी डी बरोबर 410 9 किलो न्यूटन मिळाले आणि तिसऱ्या केस मधे पी मूल्य आपल्याला 410 9 किलो न्यूटन मि ळाले याचा अर्थ जेव्हा दोन बोल्ट किंवा वेल्ड जोडण्या वापरल्या जातात तेव्हा एका बोल्ट जोडणीच्या तुलनेत डिझाइनची ताकद जास्त होत आहे म्हणून जर आपल्याला सदस्याची ताकद वाढवायची असेल तर आपण जास्त संख्येच्या बोल्टची निवड केली पाहिजे म्हणजे जेथे एक बोल्ट पुरेसा असेल तेथे आपण लहान व्यासाचे दोन बोल्ट निवडू जेणेकरून आपण दोन बोल्ट वापरू शकू तसेच सदस्याची ताकद वाढवू शकू अशा प्रकारे आपण या फायद्यांच्या गोष्टींचा वापर करू शकतो आणि आपण अधिक भार करू शकतो म्हणजे अशा प्रकारच्या जोडण्यांसाठी आपण अधिक भार देऊ शकतो पुन्हा थोडक्यात मला जे सांगायचे आहे ते असे आहे की जर सदस्याला अधिक ताकद घ्यावी लागली तर नेहमी आपण शेवटी दोन बोल्ट घेतले पाहिजेत म्हणजे जोडणी दोन किंवा अधिक बोल्ट असावी जर एक बोल्ट आवश्यक असेल तर आपण कमी व्यासाचे दोन बोल्ट बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर समान मेंबर आकारासह आपण मेंबर वर अधिक स्ट्रेंथ सामावून घेऊ शकतो ते समान असेल परंतु स्ट्रेंथ अधिक असेल कारण लॅम्बडा ई बदलणार आहे बरोबर तर जेव्हा कोन स्ट्रट त्याच्या एका पायातून भारित केले जाते तेव्हा त्याच्या डिझाइन स्ट्रेंथ च्या गणनेशी संबंधित आजच्या व्याख्यानाबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे आभारी आहे